उती संवर्धन तंत्रज्ञानाच्या या व्याख्यानमालेत तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे पहिल्या तीन व्याख्यानात आपण या तंत्रज्ञानामुळे कोणकोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत तसेच भविष्यात कुठल्या संधी उपलब्ध होऊ शकतात यावर चर्चा केली या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पेशींना एक सेन्सर म्हणून वापरू शकतो किंवा त्याचा उपयोग बायोरिएक्टर म्हणून वेगवेगळ्या संयुगांच्या निर्मितीसाठी जीववैद्यकीय क्षेत्रात करू शकतो त्यासोबत त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत यांच्यावर आपण चर्चा केली याव्यतिरिक्त आपण हे ही जाणून घेतले की सेल कल्चर टेक्नॉलॉजीसाठी त्याचे पायाभूत ज्ञान व त्याच्या मागे असलेले मूलभूत तत्वज्ञान माहीत असणे किती महत्त्वाचे आहे जेणेकरून त्याचा उपयोग स्टेम सेल बायोलॉजी व रिजेनेरेटीव मेडिसीनमध्ये उपयुक्तपणे करता येईल यासोबतच मानवाचे स्वप्न म्हणजे कृत्रिम अवयव बनवणे आणि जेव्हा मी कृत्रिम अवयवांबद्दल बोलतो तेव्हा मी शरीराशी संबंधित उपकरणांबद्दल नाही बोलत जसे की डायलिसिस बॅग किंवा इतर काही उपकरणे मी संपूर्ण नैसर्गिक गुणधर्म असलेल्या मूत्रपिंडाबद्दल बोलत आहे ते तसेच असेल जसे ते मानवी शरीरात असते किंवा कृत्रिमरित्या तयार केलेले हृदय जे हृदयाच्याच कार्डिओ मायोसाइट्स पेशींपासून संपूर्णत नैसर्गिक गुण असलेले राहील हे सेल कल्चर टेक्नॉलॉजीचे भविष्य असेल आपण जेव्हा पेशीची रचना आणि कार्य याविषयी बोलत होतो त्यावेळेस आपण ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साइड या विषयी बोललो आता जरी हे वरचेवर सांगत असलो तरी नंतर आपण याबद्दल अधिक खोलात शिरू आपण एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स याविषयी चर्चा केली आणि त्या दरम्यान आपण नवीन एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स कसे शोधता येतील जे त्यांच्या नैसर्गिक प्रतिरूपाशी मिळतेजुळते असतील हे देखील पहिले आपण कर्करोगाची पेशी तिचे नैसर्गिक गुणधर्म बदलून कशी इतर ठिकाणी जाऊन अपायकारक असे कार्य करते हे पाहिले आपण अधेरिंग सेल्स व नॉन अधेरिंग सेल्स हे काय असते ही देखील चर्चा केली परंतु आपण फक्त अधेरिंग सेल्स यांच्याबद्दल समजून घेतले या नॉन अधेरिंग सेल्स ज्यापैकी सुरुवातीला काही अधेरिंग सेल्स असतात उदाहरणार्थ रक्त पेशी जर आपण रक्त पेशींचा विचार केला सुरुवात करुया हे पहिल्या आठवड्यातील चौथे व्याख्यान आहे आणि आपण या व्याख्यानात नॉन अधेरिंग सेल्स बद्दल बोलत आहोत तर समजा आपण लाल रक्तपेशींचे उदाहरण घेतले ज्यांना ईरिथ्रोसाइट्स असे देखील म्हणतात हे ईरिथ्रोसाइट्स यांचा उगम अस्थिमज्जामध्ये होतो यांचं प्राथमिक विभाजन हे हीमॅटोपोएटिक स्टेम सेल्स यांच्या पासून होते त्यानंतर या पेशी रक्तवाहिन्यांमधून वाहून नेल्या जातात या पेशींचे आयुष्यमान हे मर्यादित असते आणि त्यानंतर त्या मृत होतात या पेशींबद्दल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे या पेशी संपूर्ण शरीरात फिरू शकतात परंतु क्वचितच त्या एखाद्या ठिकाणी आधारासाठी स्थिरावतात पाहायला गेलं तर या लाल रक्त पेशी एक प्रकारे पोकळ दिसतात आपण त्यांना एका बाजूने पाहिले तर त्या आतल्या बाजूला खोलगट दिसतील या पेशींच्या पेशीपटलाच्या बाह्य आवरणाची रचना अशा प्रकारे असते की त्या कुठल्याही पृष्ठभागाला जोडले जाऊ शकत नाहीत ही या पेशींची फार विशिष्ट बाब आहेजी या पेशींना अधेरिंग सेल्सपासून मुख्यत्वे वेगळी करते अधेरिंग सेल्सचे बाह्य आवरण हे मुख्यत्वे एखाद्या पृष्ठभागाशी जोडण्यासाठी पूरक असे असते जर आपल्याला या नॉन अधेरिंग सेल्ससाठी संवर्धन प्रणाली बनवायची असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी संपूर्णत वेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल या विषयी बोलत असतांना आणि अस्थिमज्जा याचा संदर्भ आला आहे तर आपण एक नवीन मुद्दयाकडे वळूया आपण या आधी दोन मुद्द्यांवर चर्चा केली पहिली म्हणजे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड आणि दूसरा मुद्दा म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आता आपण सेल सायकल या संकल्पनेविषयी बोलू ही संकल्पना आपण सेल कल्चर या विषयाच्या अनुषंगाने बघू परंतु या विषयाला सुरुवात करण्याअगोदर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते जी मी अगोदर सांगायचे विसरलो होतो जेव्हा आपण ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साइड याबद्दल बोलत होतो त्यावेळेस हे सांगायचे होते आपल्या शरीरात ऑक्सिजन हा हिमोग्लोबीन Hb या प्रथिनाद्वारे वाहून नेला जातो हे तुम्हाला माहीत असेलच हिमोग्लोबीन हे एक मोठे प्रथिन असून त्यात हिम कॉम्प्लेक्स असतो यात लोह हा पोरफायरीन रिंग मध्ये असतो आणि हा संपूर्ण भाग ग्लोबिन नावाच्या प्रथिनाच्या आत असतो अशी याची रचना असते हा जो भाग आहे ज्यामुळे याला रंग प्राप्त होतो तो हिम कॉम्प्लेक्स आहे हा दूसरा भाग ग्लोबिन प्रथिनाचा आहे या दोघांमुळे याला हीमोग्लोबिन असे म्हणतात हीमोग्लोबिनचे काम म्हणजे ऑक्सीजनला वाहून नेणे म्हणून हीमोग्लोबिन हा लाल रक्त पेशीचा एक महत्वाचा भाग आहे वास्तव परिस्थितीत बघता या नसा आहेत आणि या धमण्या आहेत आणि इथे हा त्यांना जोडणारा भाग आहे या येथे कॅपिलरी च्या स्वरूपात दिसत आहेत मी येथे सोप्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे याच्याशी संबंधित टिशू येथे आहे ऑक्सीजनयुक्त रक्त किंवा लाल रक्त पेशी इथे येतात आणि त्यांच्याकडे असलेला ऑक्सीजन येथे देतात हा ऑक्सीजन टिशूद्वारे शोषला जातो आणि येथे तयार झालेला CO2 येथील नसांद्वारे घेतला जातो हा CO2 हृदयातून होऊन फुफ्फुसांकडे पाठवला जातो येथे फुफ्फुसे हा CO2 घेऊन पुनः त्यात ऑक्सीजन मिसळवतात जो हीमोग्लोबिन द्वारे घेतला जातो एक गोष्ट इथे स्पष्ट होते की आपल्या शरीरातील टिशू हे सतत ऑक्सीजनयुक्त वातावरणात नसतात जर आपण ऑक्सीजन प्रोफाइल चा विचार केला तर असे लक्षात येईल की त्यात सातत्याने चढउतार होत असतो हे मी इथे अशा प्रकारे दाखवत आहे आणि त्याला काहीसे समांतर रीतीने पण थोड्या उशिराने मी इथे अजून एक रेषा काढत आहे ही काळ्या रंगाची रेषा ऑक्सीजनची आहे आणि ही दुसरी रेषा कार्बन डायऑक्साइड ची आहे हे काहीसे अशा प्रकारे दिसत आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की शरीरातील वातावरणात ऑक्सीजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचे प्रमाण सतत बदलत असते पण जेव्हा आपण या पेशी शरीराबाहेर कृत्रिम वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण गॅसियस एक्सचेंज चे प्रमाण स्थिर ठेवतो कारण आपल्याकडे याशिवाय दूसरा पर्याय नाही मी इथे चित्र स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करतो ही पहिली रेषा ऑक्सीजन ची आहे आणि ही दुसरी रेषा कार्बन डायऑक्साइडची आहे हे कृत्रिम वातावरण नैसर्गिक वातावरणापेक्षा खूप भिन्न आहे पण मग या प्रश्नाचे समाधान कसे शोधायचे तर याचे उत्तर नेक्स्ट जेन सेल कल्चर टेक्नॉलॉजी ज्यामध्ये आधुनिक प्रकारचे उपकरणे असतील या नेक्स्ट जेन सेल कल्चर टेक्नॉलॉजीमध्ये मायक्रो फ्लूइडिक्स सिस्टम यांचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात शरीरात असलेल्या नैसर्गिक वातावरणाशी मिळती जुळती प्रणाली बनवता येण्याची शक्यता आहे आणि कदाचित या प्रणालीमुळे आपल्याला पेशींच्या वाढीसंबंधी नवीन माहिती मिळवण्यात यश येईल सेल्युलर ग्रोथ ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे जोपर्यंत पेशी किंवा तो व्यक्ती जिवंत असेल तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच असते ह्या अखंड प्रक्रियेत हृदयापासून ऑक्सीजनयुक्त रक्त हे रक्त वाहिन्याद्वारे विविध टिशुंपर्यन्त पोहोचवले जाते तिथे ऑक्सीजन देऊन कार्बन डायऑक्साइड घेतला जातो आणि हे रक्त पुनः हृदयाकडे येते मायक्रो फ्लूइडिक्स चॅनेल किंवा मायक्रो फ्लूइडिक्समुळे हे कसे साध्य करता आणि यात अधिक प्रगती कशी होत आहे यात कुठले अडथळे आहेत आणि कुठले फायदे आहेत हे आपण पाहू यात तसे अनेक अडथळे आहेत परंतु ही प्रणाली पारंपारिक पद्धतींपेक्षा वेगळी आहे आणि अधिक उत्तम आहे आपण असे म्हणू शकतो की आधुनिक सेल कल्चर हे पारंपरिक सेल कल्चर पेक्षा क्रियाशील असेल या प्रकारात अभियांत्रिकीचे ज्ञान तसेच मायक्रो फॅब्रीकेशन मायक्रो फ्लूइडिक्स मास ट्रान्सफर डिफ्यूजन ट्रान्सपोर्ट फिनॉमिना लीथोग्राफी फ्लूइड मेकॅनिक्स आणि इतर संबंधित तंत्रज्ञान या सर्वांचे योगदान असेल कदाचित आज पासून १०० वर्षानंतर आज अस्तित्वात असलेली पुस्तके बदलून जातील याचे कारण असे असेल की आपल्या या प्रणालीमध्ये हळूहळू आधुनिकतेचा समावेश होईल ही अशी प्रणाली आहे ज्यात प्रत्येक सेकंदाला किंवा प्रत्येक मिनिटाला काही ना काही बदल होत आहे त्यामुळे या पारंपारिक पद्धतींची जागा नवीन अधिक क्रियाशील पद्धती घेतील जसे मी इथे तुम्हाला दाखवले की या मल्टी सिस्टम मध्ये अनेक ठिकाणी माहितीची देवाणघेवाण होत आहे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवतो की मला नेमके काय म्हणायचे आहे आपल्याला बऱ्याच वेळा एक सल्ला देण्यात येतो की सकाळच्या वेळेला आपण बाहेर पडून थोडसे सूर्यकिरणांच्या संपर्कात यायला हवे कारण सकाळची सूर्यकिरणे ज्यात अल्ट्रा वॉयलेट किरणे असतात ती आपल्या शरीरासाठी महत्त्वाची असतात या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे आपल्या त्वचेखाली कॉलेस्टेरॉल पासून स्टेरॉईड तयार होते याचे पुढे रूपांतर व्हिटॅमिन डी मध्ये होते या विटामिन डी ला आपण कोलकॅल्सिफेरॉल असे देखील म्हणतो हे कोलकॅल्सिफेरॉल पुढे यकृतापर्यंत पोहोचवले जाते इथे त्याचे रूपांतर एका इंटरमिजियरी एनालॉग मध्ये होते नंतर तिथून हा इंटरमिजियरी एनालॉग मूत्रपिंडापर्यंत पोहोचवला जातो इथे त्याचे रूपांतर कॅल्सिट्रॉल नावाच्या संप्रेरकात होते हे कॅल्सिट्रॉल मूत्रपिंडाद्वारे स्त्रवले जाते जे आपल्या हाडांपर्यन्त पोहोचून त्यांना कॅल्शियम व फॉस्फरस शोषणात मदत करते इथे आपल्याला त्वचा यकृत मूत्रपिंड आणि हाडे यांचा परस्परसंबंध दिसतो ही प्रणाली इतक्या मोठ्या प्रमाणात एक दुसऱ्या वर आधारित आहे भविष्यातील सेल कल्चर टेक्नॉलॉजी अशाच प्रकारे परस्पर आधारित राहील जसे मी तुम्हाला या आधी सांगितले जेव्हा आपल्याला याविषयी चर्चा करायची असते त्यावेळेस आपल्याला या संपूर्ण प्रणालीचा एकत्रितपणे विचार करायला हवा जेव्हा आपण यात काही निरीक्षण करू तेव्हा ते नेमके काय दर्शवते हे आपल्याला शोधायला हवे या पेशी नेमक्या अशाच पद्धतीने का वागतात याचे कारण जाणून घ्यायला हवे आपल्याला हे ही लक्षात ठेवायला हवे की त्यांना लागणारे वातावरण हे त्यांना हवे तसे योग्य असायला हवे उदाहरण म्हणजे जर यात ऑक्सिजनची मात्रा अधिक झाली तर त्याचे रूपांतर ऑक्सीडेटीव डॅमेज मध्ये होते लक्षात ठेवा की ऑक्सिजनचे अधिक प्रमाण हे नेहमी फ्री रॅडीकल तयार करते ही आपल्यासाठी ऑक्सिजनयुक्त वातावरणामुळे तयार झालेली एक प्रकारची प्रतिकूलता आहे आपल्याला याची नेहमी खात्री ठेवावी लागेल की ऑक्सिजनचे प्रमाण हे बऱ्याच काळासाठी गरजेपेक्षा अधिक नाही याच्यावरून आपल्याला हेदेखील कळते की कार्बन डाय ऑक्साइड हा देखील अधिक प्रमाणात गोळा होता कामा नये यामुळे दोन प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात पहिली म्हणजे जी आपण सध्याच्या काळात वापरत आहोत ज्यात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे स्थिर ठेवले जाते आणि ज्याचा पुरवठा हवेद्वारे केला जातो ही परिस्थिती नैसर्गिक परिस्थिती पेक्षा विपरीत आहे आणि यामुळे सेल सायकलमध्ये काही प्रतिकूल गोष्टी घडतात आता आपण सेल सायकल बद्दल बोलू यात अगोदरच्या व्याख्यानात मी तुम्हाला अधेरिंग सेल आणि नॉन अधेरिंग सेल या दोघांमधील फरक समजवला होता आता मी सांगतो की आपण पेशींचे वर्गीकरण दुसऱ्या दोन प्रकारात देखील करू शकतो विभाजित पेशी आणि अविभाजित पेशी तर आता आपण या वर्गीकरणाबद्दल बोलू जेव्हा मी विभाजित पेशी आणि अविभाजित पेशी यांच्या बद्दल बोलतो तेव्हा सर्वप्रथम तुमच्या मनात काय येते कदाचित न्यूरॉन नावाच्या पेशी तुम्हाला माहीत असतील या पेशींचे विभाजन होत नाही यात प्रामुख्याने ज्या पेशींची संपूर्ण वाढ झाली आहे अशा न्यूरॉन पेशी विभाजित होत नाही याबद्दल मी पुढे अजून सांगेन त्याचप्रमाणे कार्डिओ मायोसाइट्स यादेखील विभाजित होत नाही परंतु जर आपण त्वचेच्या पेशींचा विचार केला तर त्यांचे सतत पुनरूज्जीवन होत असते आपल्या त्वचेच्या इपीडर्मल थराचे सतत पेशी विभाजन होत असते यातल्या पाचही स्तरांचे सतत पुनरुज्जीवन होत असते आणि कधी कधी या पेशींचे विभाजन अनियंत्रित होते ज्याचे रूपांतर पुढे कर्करोगात होते जसे की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्याख्यानात सांगितले होते पुढील भागात आपण पेशी विभाजनाचे विविध टप्पे आणि त्यांचा सेल कल्चरवर होणारा परिणाम याबद्दल जाणून घेऊ आता आपण इथे थांबू या आणि पुढच्या भागात सेल सायकल यापासून सुरु करू